म्हणूनच आम्ही परिष्कृत घटक पद्धतीची चर्चा चालू ठेवत आहोत जी ही नवीन पद्धत आहे जी अभ्यासत आहे आणि मुख्य कल्पना ही आहे की आम्हाला तयार करणे आवश्यक आहे ही भारित अवशिष्ट कल्पना योग्य आहे तर अवशिष्ट म्हणजे फरक होता तुम्हाला आणि दरम्यानचा फरक माहित होता तद्वतच आम्हाला हे 0 आणि आमच्या परीक्षेचे कार्य आहे जे वजन कमी करण्याची कार्यक्षमता आहे किंवा आम्ही ते डोमेनवर 0 पर्यंत अंमलात आणत आहोत आणि आम्ही हे सर्व छोट्या छोट्या उप डोमेनवर पुन्हा सांगत आहोत तर आता आपल्यासारख्या बेसिस फंक्शन्सचे प्रकार काय आहेत याबद्दल थोडक्यात चर्चा होईल तर आता एका आयामी बेसिस फंक्शन्सवर येऊ तर हा खरोखर सोपा भाग आहे 1D समस्येस विवेकी ठरविण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे विद्यार्थीः रेषाखंड रेषाखंड बरोबर तर आपल्याकडे अशाच प्रकारे रेषाखंड भाषा असेल आणि आम्ही ती यासारखी वेगळी करतो काही x बरोबर 0 ते x इतके काहीतरी असले पाहिजे आणि या समस्येसाठी काय अज्ञात आहेत ते ठरवावे लागेल म्हणूनच उदाहरणार्थ आम्ही सांगू शकणारी अज्ञातरे या नोड्सवरील फंक्शनचे मूल्य असू शकतात आता आपण येथे एक विभाग घेऊ तर हा विभाग येथे तर यास एफईएममध्ये आम्ही त्यास सेगमेंट म्हणत नाही आम्ही याला एलिमेंट म्हणतो ठीक परंतु जेव्हा आपण 1 डी मध्ये हा शब्द ऐकतो तेव्हा आपण फक्त रेषाखंडाचा विचार केला पाहिजे तर आपण याला घटक म्हणू तर अशाच प्रकारे अनेक घटकांवरील परिष्कृत घटक पद्धती या संपूर्ण पद्धती बनवतात तर आपण याला येथून झूम करुया बरोबर आता प्रत्येक घटकासाठी मी काही प्रकारचे बेसिस फंक्शन्स निश्चित करतो तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिले त्यापेक्षा हे थोडेसे वेगळे असणार आहे उदाहरणार्थ जेव्हा आम्ही मर्यादित फरक पद्धतीवर चर्चा करीत होतो तेव्हा विविध नोड्सवरील फंक्शनची मूल्ये केवळ अज्ञात असतात आणि त्या हक्कांमधून आपण आपली समीकरणे तयार करतो आता आपण हे करू अज्ञात अजूनही समान आहेत नोड्सचे मूल्य आहे परंतु आम्ही एक प्रकारचे गुळगुळीत फंक्शन तयार करू जे त्या नोड व्हॅल्यूज दरम्यान इंटरपोलॅट्स घेईल आता आपण असे काहीतरी निश्चित करू जे तुम्ही आधी आधी पाहिले आहे तर ठीक आहे तर प्रत्येक घटकाची दोन बेसिस फंक्शन्स आहेत आणि ती कशी दिसतात ते पाहूया तर मी असे लिहीत आहे तर हे ठीक आहे तर हा मी इथ सेगमेंट किंवा इथ एलिमेंट आहे ज्यामध्ये मी झूम करत आहे आणि नंतर येथे दाखवित आहे आणि 1 डी मधील प्रत्येक घटकाला किती नोड्स असतील 2 नोड्स डावा नोड आणि उजवा नोड ठीक तर त्या डाव्या नोडला ज्याला आपण सबस्क्रिप्ट 1 व उजवा नोड म्हणून कॉल करीत आहोत तो सबस्क्रीट 2 आहे तर जर मी काही घटक घेतले तर प्रत्येक घटकाचे एक प्रकारचे लोकल आहे ज्यामध्ये स्थानिक 1 आणि 2 डावे आणि उजवे आहेत तर हे फंक्शन जर तुम्ही पाहिले तर हे पहिले बेसिस फंक्शन आहे हे केवळ घटक e वर परिभाषित केले आहे आणि ते शून्य बाहेर आहे तर तुम्ही हे फंक्शन घटकाच्या बाहेरच वापरु नये हे फंक्शन केवळ घटकाच्या खाली परिभाषित केले आहे तर हे बद्दल काय ही एक अँटी सिमेट्रिक परिभाषा आहे विद्यार्थीः तेथे दोन बेसिस फंक्शन्स आहेत घटकासाठी तेथे दोन बेसिस फंक्शन्स आहेत आणि ती ही दोन बेसिस फंक्शन्स आहेत तर आपल्याला 2 का आवश्यक आहे ते पाहूया तर मग काय आहे हे पहिले आहे विद्यार्थीः हे एक घटक आहे क्षेत्र खंड तसेच त्या बिंदूंमध्ये देखील घटकात सेगमेंट असते आणि सेगमेंट म्हणजे मी घटक हा एक सेगमेंट आहे आणि त्या सेगमेंटला दोन नोड्स आहेत आणि त्या घटकावरही दोन बेसिस फंक्शन्स असतात एफईएम लिटरेचरमध्ये या बेसिस फंक्शन्सना शेप फंक्शन असेही म्हणतात तर हा शब्द वापरण्याचा पर्याय तुम्हाला ऐकू येईल जर तुम्ही शेप फंक्शन बद्दल गोंधळात पडणार नाही तर याचा अर्थ बेसिस फंक्शन आहे म्हणून शेप फंक्शन किंवा बेसिस फंक्शन म्हणजे समान गोष्ट आता आपण त्यापैकी दोन का वापरत आहोत हे आपण जाणून घेऊया ती केवळ एक सुंदर भौमितिक प्रॉपर्टी आहे तर जर मी प्रथम बेसिस फंक्शन प्लॉट केले तर ते कसे दिसते तर हे सांगूया की हे माझे येथे आहे हे माझे येथे आहे तर हे प्रथम शेप फंक्शन त्याचे x बरोबर चे मूल्य किती आहे या नोड वर त्याचे मूल्य काय आहे विद्यार्थी 1 1 बरोबर तर त्याची व्हॅल्यू येथे 1 आहे आणि वर विद्यार्थी 0 0 बरोबर तर ती एक आहे आणि ही मधली सरळ रेष आहे कारण ती रेषात्मक आहे बरोबर तर हे असे दिसते आहे ते पहिले शेप फंक्शन आहे दुसरे शेप फंक्शन कसे दिसते दुसरा मार्ग तर वर ते 0 आहे आणि नंतर वर 1 च्या मूल्यावर जाईल आता मी सांगितले तर मी घेतले तर हे कसे दिसेल विद्यार्थीः ट्रॅपेझियम हे अगदी ट्रॅपीझियमसारखे दिसेल तर इथे सर्वप्रथम फंक्शन किती बहुभुज आहे विद्यार्थी प्रथम प्रथम पहिली डिग्री या दोघांनाही रेषात्मक एक्स टर्म आहे तर एकंदरीत ते रेषात्मक आहे आणि या फंक्शनची व्हॅल्यूज वर काय आहेत या फंक्शनचे मूल्य x वर किती आहे विद्यार्थी ए ए बरोबर तर हे ए आहे त्याचे वर काय मूल्य आहे विद्यार्थी बी बी बरोबर जर हे बी असेल आणि आपल्याला माहित असेल की हे योग्य आहे हे फंक्शन मुळात बरोबर आहे तर या दोन शेप फंक्शन्सना आधारभूत फंक्शन्स म्हणून वापरुन आपण ज्याची परवानगी देत आहात त्याद्वारे बनवून आपण आपल्या अज्ञात कार्यास अनुमती देत आहात जे आपण या लोकांच्या दृष्टीने व्यक्त कराल जे 2 नोड्स दरम्यान सहजतेने भिन्न रेषीय कार्य ठरू शकतात तर याचा फायदा असा आहे की उदाहरणार्थ मी येथून हा बी काढून टाकू आणि या घटकाला लागून असलेल्या आतील बाजूस ठेवला जर हा घटक असेल आणि हा घटक e अधिक 1 असेल तर त्याच्या लगद म्हणजे पुढे पुढील घटक या घटकाची दोन शेप फंक्शन असतील आणि ते अर्थात 1 नोड सामान्य आहे तर पुढील प्रकारची फंक्शन अशा प्रकारे कार्य करू शकेल तर या बिंदूवरील व्हॅल्यूनुसार हे सांगूया की जे काही मूल्य आहे ते बरोबर करा तर हे बान्धणुकीत हे पिसवाईस रेषीय आहे आणि त्यातून बाहेर पडताना दिसणारी छान प्रॉपर्टी म्हणजे हिरव्या वक्रने दिलेली फंक्शन विद्यार्थी सतत कमीतकमी सतत पूर्वी जर आपल्याला आठवत असेल की आम्ही नाडी कार्ये केली तेव्हा आपण काय केले आम्ही पुन्हा खंडांमध्ये तोडला आणि येथे आम्ही नाडी 1 चे काही मूल्य असल्याचे सांगितले तर मी हे नाडी 2 सारखे लिहिले आहे विद्यार्थी आणखी काही मूल्य काही अन्य मूल्ये जरी कार्य सतत चालू असले तरी ते नाडीच्या आधारावर घेण्यास भाग पाडत आहे परंतु मी ते विसंगत होण्यास भाग पाडत आहे ज्याप्रकारे मी फंक्शन व्यक्त करीत आहे त्याप्रमाणे मी एक संख्यात्मक त्रुटी आणत आहे त्याऐवजी मी या प्रकारची कार्ये वापरल्यास मी थोडे चांगले करत आहे विद्यार्थी सर आम्ही फक्त आपल्या फंक्शनवर प्रयत्न केला नाही अगदी तंतोतंत त्रिकोणी नाडीच्या बाबतीत आम्ही यापूर्वी अभ्यास केला होता ते बरोबर तर एफईएम नाडी आधाराचा अजिबात विचार करत नाही परंतु आपण पूर्वीच्या पद्धतींमध्ये नाडी आधार वापरू शकाल आणि आपल्याला थोडीशी त्रुटी मिळाली म्हणून मी म्हटल्याप्रमाणे हे काही नवीन नाही खरं तर हे बहुपद आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांना काय म्हणतात विद्यार्थीः लग्रेंज लग्रेंज बहुपद म्हणून लग्रेंज बहुपद आपल्याला पाहिजे तितक्या परिमाणांमध्ये एफईएमसाठी मध्यवर्ती आहेत या लग्रेंज बहुपदमधून सर्व काही तयार होते आपण यापेक्षा काल्पनिक देखील जाऊ शकता रेषेत न थांबता आपण हे करू शकता विद्यार्थीः चतुर्भुज जा चतुर्भुज वर जा परंतु आपल्याला तेथे आणखी काय पाहिजे आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या नंतर आणखी काय पाहिजे आपली अज्ञानता वाढेल व्युत्पत्ती काय म्हणून मी येथे दर्शविलेले हे फंक्शन फरक नाही याचा अर्थ असा नाही विद्यार्थीः विभेदनीय नोड पॉईंटवर विभेदनीय योग्य आहे परंतु त्या दरम्यान आहे विद्यार्थी आणखी एक मुद्दा अगदी तसे जर तुम्हाला या संदर्भात चतुष्पाद अंदाजे परिचय हवा असेल तर मला आणखी एक नोड आवश्यक आहे तर आपली अज्ञात संख्या विद्यार्थीः वाढते वाढते ठीक परंतु घटक समान राहतो घटक हा आहे आता आपण या घटकामध्ये म्हणू शकता की मला किती शेप फंक्शन्स पाहिजे किती अज्ञात आहेत त्यास उच्च ऑर्डर घटक म्हणतात तर हे सर्वात मूलभूत आहे काही लोक त्यास प्रथम ऑर्डर एलिमेंट म्हणतात काही लोक त्याला वेगवेगळ्या अधिवेशने आहेत त्यानुसार झिरोथ ऑर्डर एलिमेंट म्हणतात तर आपण यास प्रथम ऑर्डर घटक म्हणू विद्यार्थीः आम्ही त्याची संख्या वाढवितो होय मी ओळख करून दिली तर तर प्रश्न असा आहे की मी येथे आणखी एक नोड सादर केला आहे तर मी माझा घटक छोटा बनवू शकतो आणि त्यांच्यामध्ये रेषात्मक तुकडीसह रेषात्मक असू शकतो किंवा मी घटकांचा आकार समान ठेवू शकतो आणि आता त्या दरम्यान एक चतुष्पाद वापरु शकतो दोन्ही शक्यता अस्तित्वात आहेत आणि दोन्ही आपल्याला निराकरणाची भिन्न गुणवत्ता देतील आपण फंक्शनला जबरदस्तीने काय म्हणता यावर जोर देऊन आपण निराकरणात अधिक गुणधर्म लागू करण्यास सक्षम असू शकता याव्यतिरिक्त सातत्य याशिवाय आपणास वेगळेपणाचे अधिकार देखील मिळू शकेल तर त्या ट्रेडऑफ आहेत गणितामुळे आपण येथे थोपवलेल्या बहुवार्षिकची उच्च क्रम थोडी अधिक क्लिष्ट होते तर मी म्हणालो की ही एक गोष्ट होती जी तुम्ही आधी पाहिली आहे फार आश्चर्यकारक नाही म्हणून आम्ही दोन आयामांकडे जाण्यापूर्वी यावर कोणतेही प्रश्न आपल्याकडे दोन नोड्स असल्यास आपण असे म्हणू शकता की आपल्याकडे 2 नोड आहेत विद्यार्थी बहुपदीय अद्याप असू शकते आपण 2 नोड्स वापरू शकता आपण त्याद्वारे केवळ एक ओळ फिट करू शकता आपण ज्याच्याबद्दल विचार करत आहात ते म्हणजे गौस चतुर्भुज जे दिलेल्या अंतरावरील फंक्शनचे अविभाज्य आहे येथे आम्ही समाकलनाचा विचार करीत नाही आम्ही फक्त या 2 नोड्सबद्दल बोलत आहोत की स्वातंत्र्य किती डिग्री आहे ठीक आहे जर माझ्याकडे दोन पॉईंट्स असतील तर मी त्यामधून फक्त एक ओळ बसवू शकतो चांगले काहीही करू शकत नाही तर हे एका आयामात आहे